Hello या अभ्यासक्रमाच्या दुसर्या मॉड्यूलमध्ये मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किटमध्ये आपले स्वागत आहे मागील मॉड्यूलमध्ये आपण मायक्रोवेव्ह सर्किटचे गुणधर्म वेव्ह निसर्ग आणि वितरण पाहिले आणि नंतर आपल्याला आढळले की ट्रान्समिशन लाईन समीकरणाचे निराकरण वितरित सर्किट घटकांशी संबंधित आहे या व्याख्यानात आपण चर्चेत राहूया म्हणूनच 1 ला मायक्रोवेव्ह सर्किटशी संबंधित आणखी एक संकल्पना म्हणजे प्रतिरोध ही संकल्पना आहे प्रतिबाधा विविध प्रकारे परिभाषित केली जाऊ शकते एक म्हणजे आपल्याला वितरित सर्किटशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण अडचण आहे जे आपल्याला L आणि C असल्याचे आढळले त्यानंतर Z देखील V आणि I म्हणून परिभाषित केले आहे जसे आपण वितरित सर्किट च्या बाबतीत पाहिले आपल्याकडे V आणि I सोल्यूशन्स असू शकतात जेणेकरून आपल्याकडे Z देखील असू शकेल Z अर्थात Z चे कार्य म्हणजे स्त्रोत पासूनचे अंतर लहान Z मग तेथे आणखी एक प्रकारचा प्रतिबाधा आहे ज्याची व्याख्या परिभाषित केली जाते ज्यास Z आंतरिक इंटर्न्सिक intrinsic म्हणतात जे सामग्रीच्या गुणधर्मांशी संबंधित आहे उदाहरणार्थ हवेसाठी हे प्रमाण 377 ओहम आहे म्हणून यास प्रतिबाधा व्होल्टेज आणि प्रवाहांशी या परिभाषाचा काही देणे घेणे नाही काहीही संबंध नाही तरीही हे टिकून राहते प्रत्यक्षात मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी साठी जसे की आपण सिंगल कंडक्टर वेव्हगॉइड साठी पाहिले आपणास माहित आहे की सिंगल कंडक्टर वेव्हगॉइडमध्ये व्होल्टेज आणि करंटची आपल्याकडे व्होल्टेज आणि करंटची अद्वितीय व्याख्या असू शकत नाही पण आपल्या कडे प्रतिरोध ची व्याख्या असू शकते एकतर या नात्यापासून आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काही माध्यमांमधून जात आहे मग आपण या नात्यातून Z अंतर्गत शोधू शकता किंवा Z ही Z ची आणखी एक व्याख्या आहे जी विद्युत ते चुंबकीय क्षेत्राचे गुणोत्तर आहे म्हणूनच या प्रतिबाधाच्या विविध परिभाषा आहेत आता आपण आपल्या परिभाषे कडे परत येऊया तसेच आपल्या ट्रांसमिशन लाइनवर परत येऊया जिथे आपल्याला Vx किंवा Z साठी सोल्यूशन सापडले ही Z 0 आहे हे Z च्या बरोबरीची आहे जिथे V एका विशिष्ट Z आणि I येथे आहे एका विशिष्ट Z येथे Zo ही वैशिष्ट्यपूर्ण प्रतिरोध आहे आता हे समीकरण सोडवत आपण Zd चे समाधान मिळवू शकता VdId Zd समाधान मिळवू शकता जेथे d येथे लोड एन्डपासूनचे अंतर आहे येथे d0 आणि येथे dL समान आहे आणि हे Zo ZL jZo tan Zo jZl tan च्या बरोबरीचे आहे आपण पाहतो की Zd ची व्याख्या म्हणजे Zd d मध्ये नियतकालिक आहे अर्थात जेव्हा प्रत्येक वेळी d लॅम्डा 2 ने वाढते तेव्हा आपल्याला Zd चे समान मूल्य मिळते किंवा जेव्हा थीटा बीटा डी ने दिल्या जाणारा pi ने वाढतो तेव्हा आपल्याला Zd चे ही मूल्य मिळते खरं यातून आपण इनपुट इम्पेडन्स म्हणजेच Zd च्या काही खास प्रकारच्या ट्रान्समिशन लाईनचे एक्स्प्रेशन्स मिळवू शकतो म्हणून आपण इनपुट प्रतिबाधा साठी इनपुट प्रतिबिंब गुणकांसोल्यूशन प्राप्त केले आहे मी तुमची क्षमा मागतो आपण अद्याप प्रतिबिंब गुणांका ची संकल्पना पूर्ण केलेली नाही आपल्याला आढळले आहे की ट्रान्समिशन लाइनचे इनपुट इंपेडन्स एक प्रतिबाधा Z ने भरलेले आहे आता आपण काही विशेष प्रकरणांचा विचार केल्यास काय होते ते पाहूया तर विशेष प्रकरणे अशीः 1 जेव्हा ZL 0 असेल तेव्हा जेव्हा ZL 0 असेल तर ही पुन्हा एकदा आपली ट्रांसमिशन लाइन आहे लोड ZL नंतर Zd ही शॉर्ट सर्किट लाइन साठी आहे तर शॉर्ट सर्किट केलेल्या लाइन मध्ये या प्रकारचे इनपुट बाधा असेल ओपन सर्किट केलेल्या ओळीसाठी ZL jZo COT बीटा डी असेल आणि जेव्हा ZL Zo बरोबरीचा असेल तेव्हा ZdZo सर्वच d साठी असेल म्हणजे ट्रान्समिशन लाइन कधीच नाही असे जर आपण शॉर्ट्ड ट्रान्समिशन लाइनसाठी कर्व Zd चे मूल्य रचले तर ते असे काहीतरी दिसते तर आपण पाहू शकतो की शॉर्ट ट्रान्समिशन लाइन दोन्ही सकारात्मक तसेच नकारात्मक मूल्ये स्वीकारू शकते d च्या भिन्न मूल्यांसाठी उदाहरणार्थ जेव्हा d0 च्या बरोबरीने असते तेव्हा ते 0 असते तर ते शॉर्ट सारखे असते जेव्हा d लंबडा २ आणि 3 लॅम्बडा 4 दरम्यान असते तेव्हा ते सकारात्मक असते शॉर्ट केलेल्या ओळी साठी Zd सकारात्मक आहे तर ही शॉर्ट लाइन साठी आहे म्हणून हे प्रेरक म्हणून कार्य करते जेव्हा d लॅम्डा 4 and आणि लॅम्बडा २ दरम्यान असते Zd नकारात्मक असते आणि म्हणून शॉर्ट्ड ट्रांसमिशन लाइन कॅपेसिटर म्हणून कार्य करते एक विशेष प्रकारची ट्रांसमिशन लाइन जी सामान्यपणे वापरली जाते ती म्हणजेच क्वार्टर वेव्ह ट्रान्सफॉर्मर क्वार्टर वेव्हसाठी ट्रान्सफॉर्मर ही एक ट्रान्समिशन लाइन आहे जी क्वार्टर तरंगलांबी वेव्हलेन्थ लांबी लांबडॉ4 आहे म्हणजेच लंबडा 4 लांब आहे हे देखील लोड ZL द्वारे संपुष्टात आणले जाते आता Zd च्या जागी मी हे ZinZd असे लिहू शकतो Zin Zd d लॅम्बडा 4Z0 square ZL बरोबर होईल आणि हे मी समीकरण ठेवले तर मी पूर्वी सांगितले समीकरण वापरल्यास असे होते की हे समीकरण असल्यास हे समीकरण जर आपण d च्या जागी lambda 4 आणि बीटाला २ pi lambda म्हणून बदलले तर आपल्याला हे विशिष्ट संबंध मिळतील तर आपण जे पाहत आहोत ते इनपुट प्रतिबाधा inversely proportional to लोड प्रतिबाधाच्या आहे लोड प्रतिबाधा ZL शॉर्ट झाल्यास इनपुट प्रतिबाधा खुला दिसेल लोड ओपन असल्यास इनपुट शॉर्ट केल्यासारखे दिसेल त्याउलट जर तुम्हाला एखादी अडचण रूपांतरित करायची असेल तर तुम्हाला प्रतिकार RG सॉरी रेसिस्टन्स RL RG त रूपांतरित करायचा आहे जे काही भार RG लोड झाले असेल तर तुम्ही एक ट्रांसमिशन लाइन निवडाल जी ची वैशिष्ट्यपूर्ण गतिरोधक वर्गमूळ RL RG z0 square root आहे आणि याचा वापर केल्यास तुम्हाला RG मिळेल RGZo स्क्वेअरRL आहे तर आपण आपल्या RL ला जोडणी करुन हे RG मध्ये रुपांतरित होते जेव्हा आपल्याकडे या व्हॅल्यूद्वारे Zo सह ही ट्रांसमिशन लाइन असते म्हणूनच याला ट्रान्सफॉर्मर म्हटले जाते लोड प्रतिबाधाच्या एका मूल्यापासून स्त्रोत प्रतिबाधाच्या दुसर्या मूल्यावर स्थानांतरण होणे आता अजून एक महत्वाची संकल्पना येत आहे जी वारंवार ट्रान्समिशन लाईनशी संबंधित असते जी प्रतिबिंब गुणांक म्हणून ओळखली जाते जर पुन्हा एकदा आपल्याकडे लोड ZL सह आपली ट्रांसमिशन लाइन अशा प्रकारे जोडली गेली आणि व्होल्टेज समजा मी सांगितल्या प्रमाणे तेथे दोन संकल्पना आहेत एक V आणि V आहे तर विशिष्ट लांबीच्या X वरील प्रतिबिंब गुणांक Vo e raised to gama x upon V e raised to or Vo Vo e raised to 2 gama हे प्रत्यक्षात प्रतिबिंब गुणांक V upon V म्हणून दिले जाते आपल्याला माहित आहे की आपण Vo स्त्रोतावरील व्होल्टेजच्या दृष्टीने Vx लिहू शकतो Vo अशाप्रकारे येथून आपल्याला हे Vo मिळते की Vo Vo into e raised to 2 gama x वरील स्त्रोतावरील Vo परावर्तित लहरीशिवाय काही नाही जर आपण एक समन्वयित परिवर्तन केले तर आपण x l d लिहितो तो L d बरोबर असेल तर हे नंतर असे होईल जर आपण हा e raised to 2 gama तर ही Vo upon Vo VL VL मध्ये रूपांतरित होईल मी ते एका वेगळ्या शीट वर लिहितो हे VL-VL into raised to 2gama d मध्ये रुपांतरित केले गेले आहे हे दुसरे काही नाही तर रेशियो ऑफ दी रेफ्लेक्टेड वेव to दी इंसिडेंट वेव एट दी लोड एंड आहे हे X L च्या बरोबरी आहे आणि हे लोड End प्रतिबिंब गुणांक व्यतिरिक्त काही नाही आणि हे फक्त gamma L e raised to आहे स्त्रोत व्होल्टेजेस परावर्तित आणि घटना व्होल्टेजच्या संदर्भात एका विशिष्ट बिंदू X वर gamma हे दिले आहेत आणि लोड पॅरामीटर्सच्या दृष्टीने ते दिले आहे तर आमच्याकडे दोन्ही की आहे स्त्रोत पॅरामीटर्स तसेच लोड पॅरामीटर्सच्या दृष्टीने आपण कोणत्याही वेळी gamma व्यक्त करू शकता आता आपण एक मनोरंजक गोष्ट पाहिली जी मी आता gamma X चे मूल्य लिहिले आहे असे गृहीत धरुन ही न फैलावणारे मीडिया gammajbeta बरोबर आहे तर आपण लिहू शकतो गामा X gama L e raised to 2 jbeta d आता आपण पाहत आहोत की आपल्याकडे विशिष्ट बिंदू X किंवा d वर आपली ट्रान्समिशन लाइन आहे तर d लोडपासून दूर आहे हे आपले gama L आहे आणि आपण लोडपासून दूर जात आहोत आता आपण लोडपासून दूर जात असताना V किंवा V चा टप्पा केवळ jbeta d ने बदलला आहे किंवा jbeta डी परंतु या प्रतिबिंब गुणकाचा टप्पा दोनदा बदलतो जर आपण हे रेखाटू शकलो जसे की d वाढते किंवा आपण लोडपासून दूर जात आहोत तेव्हा आपला फेज अँगल कमी होत चालला आहे आणि फेज अँगल कमी होत आहे म्हणजे आपण घड्याळाच्या दिशेने जात आहोत आपण लक्षात घेत असलेली दुसरी गोष्ट ही आहे की आपण लोड पासून दूर जाताना प्रतिबिंब गुणकांची परिमाण स्थिर राहते आणि जर आपण लोड च्या दिशेने जात असाल तर आपण अँटीक्लॉकच्या दिशेने जाऊ जर आपण लोडच्या दिशेने वाटचाल करत असल्यास आपण अँटीक्लॉकच्या दिशेने जात आहोत जर आपण लोडपासून दूर जात आहोत तर आपण घड्याळाच्या दिशेने जात आहोत जर आपण भारांच्या दिशेने वाटचाल करीत असाल तर आपण अँट्लॉक दिशेने जात आहोत आणि फेज संक्रमण दोनदा आहे जे ट्रान्समिशन लाइनच्या बाजूने जाताना आले होते त्याहून दुप्पट आहे म्हणूनच ही ट्रान्समिशन लाईनशी संबंधित एक महत्वाची संकल्पना आहे प्रतिबिंब गुणांका चा phase दोनदा बदलते म्हणजे घटने व्होल्टेज आणि प्रतिबिंबित लाटा साठी आता आपण लोडवर वितरित होणा्या एकूण वास्तविक सामर्थ्या साठी हे सूत्र आधीपासूनच प्राप्त केले आहे आणि मागील मॉड्यूलमध्ये याविषयी चर्चा झाली आहे जेथे समजा V घटना आणि V लोडवरील प्रतिबिंबित व्होल्टेज आहेत आता जर आपण या घटनेचे सामर्थ्य दर्शविले तर हे मी इंसिडेंट पॉवर म्हणू शकतो आणि मी त्यास परावर्तीत शक्ती म्हणू शकतो जर मी त्यास PLP P या संज्ञेद्वारे दर्शवि ले तर P P असे लिहिले जाऊ शकते जे P असे लिहिले जाऊ शकते जे मी V square Z0 कॉमन घेतला तर P1 - gama L व्होल स्क्वेर वर हा V square कारण V V हे gama L शिवाय काही नाही आणि म्हणूनच आपण असे पाहिले आहे की संपूर्ण विद्युत् आपल्याला संपूर्ण घटनेची शक्ती लोड गॅमाकडे जाण्याची इच्छा असल्यास gama L 0 च्या समान असावे कारण या गॅमा L च्या इतर कोणत्याही मूल्यांसाठी शक्तीचा काही घटक परत प्रतिबिंबित होईल आणि जेव्हा gama L 0 च्या बरोबरीचा असेल तेव्हा आपल्याकडे घटनेची शक्ती संपूर्ण प्रसार लोड वर असतो या gamma L बद्दल एक गोष्ट पाहू ही एक स्थिर प्रमाणात आहे gamma L बदलत नाही हे केवळ भारांवर अवलंबून असते इतर घटक निश्चित नाहीत उदाहरणार्थ इनपुट प्रतिबिंब गुणांक म्हणजे काय किंवा ट्रान्समिशन लाईनच्या इतर कोणत्याही ठिकाणी प्रतिबिंब गुणांक काय आहे gamma L एक प्रमाण आहे जे पूर्णपणे लोड प्रॉपर्टीवर अवलंबून असते तर मग आपण भारनियमनाच्या बाबतीत gamma L चे एक सूत्र मिळवू शकतो कोंत्याही बिंदूवर Z किंवा X त्यावरील अडथळा जे काही असेल आपण Z च्या जागी X देखील घेऊ शकतो Z ला Z च्या तुलनेत लहान Z दिले जाते ZVI तर ते आहे आता या नात्यात सुलभ केले जाऊ शकते तर मग Z च्या बरोबरीवरील प्रतिबाधा किंवा इनपुट प्रतिबाधा Zo into 1 gamma L upon 1 gamma L वर काहीच नाही तर मग Z at ZL Zo 1gamma L येथून आपण ZL च्या दृष्टीने gamma L शोधू इच्छित असल्यास हे लिहू शकतो जे आपल्याकडे येईल तर हे लोड प्रतिबिंब गुणकाचे मूल्य आहे आता एकूण वीज संप्रेषणासाठी आपण पाहिले की gamma L 0 असावा जो ZL ला Zo च्या बरोबरीने सुचवा आणि अशी स्थिती जिथे संपूर्ण घटनेची शक्ती लोडवर प्रसारित केली जाते त्याला मॅचिंग इम्पेडन्स मॅचिंग असे म्हणतात म्हणून प्रतिबाधा जुळवणे ही अशी स्थिती आहे जिथे संपूर्ण घटनेची शक्ती लोडवर प्रसारित केली जाते आणि जेव्हा जेव्हा माझे लोड प्रतिबाधा वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबाधासारखे असते तेव्हा असे होते आता लोड प्रतिबाधा ही संकल्पना गुणांक संकल्पना आपण 2 gamma L आणि ZL शी संबंधित संबंध पाहिले नात्यातून दुसर्या समन्वयनात बैलीनेयर परिवर्तनशिवाय काहीही नाही म्हणून पुन्हा एकदा मी gamma L साठी एक्सप्रेशन लिहिले तर हे Z चे द्विलारिक परिवर्तन आहे एक स्पेशल चार्ट जो या सर्व प्रतिरोधा साठी हे परिवर्तन करतो तो स्मिथ चार्ट म्हणून ओळखला जातो म्हणून सर्वप्रथम जर आपल्याला स्मिथ चार्टच्या परिभाषा रेखांकित करायची असेल तर हे असे लिहिले जाऊ शकते जिथे हा छोटा Z आपल्याला normalised impedance म्हणून संबोधल्या जाणार्या सामान्यीकृत normalised impedance समान आहे हे सामान्यीकृत प्रतिकार आणि प्रतिक्रियेच्या दृष्टीने आहे स्मॉल Z असे लिहिले जाऊ शकते

आता जर आपण हा बदल घडवून आणत असाल तर Z च्या विविध मूल्यांसाठी हे विशिष्ट परिवर्तन आपल्याला मिळणारा वक्र असे आहे

आता ही रेषा तुम्हाला पाहिल्याप्रमाणेच या लाल आणि निळ्या रेषाला स्थिर प्रतिरोध क आणि स्थिर स्थिर रिअॅक्टन्स लाइन म्हणून संबोधले जाते आणि हे बिलीनेर ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर ते या सर्कलमध्ये बदलले जातात तर आर 0 ओळी आहे ही R 0 ची line लाइन आहे क्षमस्व हे X 0 ची लाइन आहे हे X 0 5 ची लाइन आहे हे X 0 5 ची लाइन आहे हे X 1 ची लाइन आहे हे X 1 ची लाइन आहे या रेषा एका रेषेच्या आर सारख्या आहेत आर 0 5 ची लाइन आहे आणि ही आर 0 ची लाइन आहे हे अशा प्रकारे रूपांतरण केले जाते आपल्याला पहिली गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की आपण हे रूपांतरण का करतो आपण हे रूपांतरण करतो कारण Z मैदान ाचा संपूर्ण अर्धा भाग हा आपला Z मैदान आहे आणि हे आपले gamma मैदान आहे आपल्या Z मैदान ाचा संपूर्ण उजवा भाग आता या संपूर्ण वर्तुळा मध्ये मर्यादित आहे वर्तुळाची त्रिज्या 1 आहे हे सर्व निष्क्रीय उपकरणांचे कल्पना करण्यास मदत करते कारण सर्व निष्क्रीय उपकरणांसाठी आर 0 पेक्षा मोठे आहे आणि ते व्यक्त करण्याचा सोयीचा मार्ग आहे समजा हे एक युनिट वर्तुळ आहे म्हणून हे लिहू शकतो वर्तुळ युनिट त्रिज्या आहे आणि वर्तुळात आपल्याकडे मॉड्यूलस gamma L 1 पेक्षा कमी आहे आणि वर्तुळाच्या बाहेर आहे आपल्याकडे मॉड्यूलस gamma L 1 पेक्षा मोठे आहे तर हे सर्व सक्रिय डिव्हाइसशी संबंधित आहे आणि हे सर्व निष्क्रिय उपकरणांशी संबंधित आहे ज्या प्रमाणे x वरुन वक्र प्राप्त केले त्याच प्रकारे आपल्याला Y वक्र मिळविण्यास Y स्मिथ चार्ट बनवितो आणि अशा स्मिथ चार्टला Y स्मिथ चार्ट म्हणतात आता समजा हा आपला Z स्मिथ चार्ट असेल तर Y स्मिथ चार्ट Z स्मिथ चार्ट वरून याप्रमाणे 180 डिग्री 180° oriented असेल हे जॉइन होईल म्हणून जर आपण क्षणभर मॉनिटरच्या स्लाइड्सवर परत जाऊ शकलो तर या प्रतिरोध आणि प्रवेश स्मिथ चार्टच्या विविध कॉन्फिगरेशन आहेत समजा हा आपला प्रतिबाधा स्मिथ चार्ट आहे तर मग आपल अर्ध्या भागासाठी आपल्याकडे प्रेरक असेल म्हणजे वरच्या अर्ध्या भागासाठी रिऍक्टन्स X सकारात्मक होईल आणि अर्ध्या भागासाठी रिएक्शनन्स X नकारात्मक असेल Y स्मिथ चार्टसाठी ते अगदी उलट आहे वरचा अर्धा कॅपेसिटिव आहे अर्धा भाग प्रेरक आहे Z स्मिथ चार्टसाठी उजवीकडील बाजू खुली आहे मुक्त म्हणजे असीम प्रतिबाधा आणि डावी बाजू लहान किंवा 0 प्रतिबाधा आहे आपण येथे दर्शविल्यानुसार आता चर्चा करीत असलेल्या 2 चे संयोजन म्हणजे Z Y स्मिथ चार्ट आणि Z स्मिथ चार्टसाठी बनविलेले एक बिंदू वाय स्मिथ चार्टसाठी समान अर्थ प्राप्त करेल या Z Y स्मिथ चार्टवरील त्या विशिष्ट बिंदूला Y स्मिथ चार्टसाठी समान अर्थ प्राप्त होईल आता एक अंतिम संकल्पना जी मी तुम्हाला सादर करू इच्छितो ती म्हणजे व्होल्टेज स्टँडिंग वेव्ह रेशियो voltage standing wave ratio कदाचित आपण मॉनिटरवरच स्लाइड्सवर जाऊ शकतो म्हणून आपण पाहिले की कोणत्याही क्षणी ट्रान्समिशन लाईनवर व्होल्टेज या नात्याने दिले जाते आणि त्याद्वारे प्रतिबिंब गुणांक देखील संबंधित असते कोणत्याही वेळी जास्तीत जास्त व्होल्टेज आणि कोणत्याही वेळी किमान व्होल्टेज जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त कालावधी जो साध्य करता येतो किमान म्हणजे कमीतकमी जे कमीतकमी साध्य केले जाऊ शकते ते या प्रमाणानुसार दिले जाते आणि या नात्याने या 2 मूल्यांचे गुणोत्तर दिले जाते ज्याला आपण व्होल्टेज स्टँडिंग वेव्ह रेश्यो म्हटले आहे आता जुन्या काळात VSWR ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना होती जेव्हा आपल्याला प्रतिबिंब गुणांक थेट मोजता येत नव्हते हे असे काहीतरी आहे जे थेट मोटरसह मोजले जाऊ शकते कारण ते कमीतकमी किमान व्होल्टेजेसचे प्रमाण आहे तर सामान्यत चांगल्या मायक्रोवेव्ह जुळण्या करिता आपल्याला 2 पेक्षा कमी VSWR आवश्यक असते 2 पेक्षा कमी VSWR एक चांगली जुळणी मानली जाते किंवा जेव्हा आपण बहुतेक घटनेची शक्ती लोड केली जाते तेव्हा प्रतिबाधा जुळविण्याच्या संकल्पने तून पाहिले प्रतिबिंब गुणकाच्या बाबतीत भाषांतर म्हणजे gamma L 0 VSWRच्या दृष्टीने VSWR 2 पेक्षा कमी ट्रांसलेट होते तर या कोर्समध्ये आपण या मॉड्यूलमध्ये मायक्रोवेव्ह सर्किटशी संबंधित आणखी काही मानक बाबींचा समावेश केला पुढील मॉड्यूलमध्ये आपण अधिक प्रगत संकल्पना पुढील माहितीवर पाहू